इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट आपण पाहिले आहे की जर मटेरियल पोलराईझ केलेले असेल किंवा त्याच्यावर असेल पोलरायझेशन P तर इलेक्ट्रिकल प्रॉब्लेमसाठी आपण असे समजू शकतो की इथे सिग्मा आहे जे सरफेसवर P डॉट n आहे तर मी येथे काही प्लस चार्जेस लिहू शकतो येथे मायनस चार्जेस येथे n आहे सरफेस किंवा मटेरियल मधून बाहेर पडणारा नॉर्मल आणि चार्ज डेन्सिटी आहे डायव्हरजन्स ऑफ P मी येथे एक्सप्लिसिटली r चे फंक्शन लिहितो आणि याला आपण म्हणू बाऊंड चार्ज कारण हे बाऊंड चार्जेस आहेत ते मुव्ह होण्यास स्वतंत्र नाहीत n b P आणि आपण पहिले होते कि आपण कॅल्क्युलेट करू शकतो पोटेन्शियल एखाद्या पॉईंट वर किंवा या चार्जेस पासूनचे इलेक्ट्रिक फिल्ड उदाहरणार्थ पोटेन्शियल दिलेले आहे 1 ओव्हर 4 πε0 आणि इंटिग्रल मायनस डेल प्राईम डॉट P r प्राईम मी लिहीत आहे r प्राईम कारण r प्राईम मी घेत आहे सोर्स पॉईंट म्हणून r मायनस r प्राईम dv प्राईम प्लस 1 ओव्हर 4 πε0 इंटिग्रेशन P r प्राईम डॉट n प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम ds प्राईम आणि संबंधित इलेक्ट्रिक फिल्ड E दिले जाईल मायनस ग्रॅड ऑफ V r अशाप्रकारे तर हि आहे साधारण स्ट्रॅटेजी n।r r।dS Er V परंतु ज्या मटेरियल सोबत आपण काम करणार आहोत ते पोलरायझेबल असणार आहेत म्हणजेच ते जेव्हा एक्स्टर्नल फील्ड मध्ये ठेवले जातात किंवा जेव्हा मी त्यांच्यावर फिल्ड अप्लाय करतो किंवा मी त्यांना ठेवतो दुसऱ्या चार्जेस च्या उपस्थिती मध्ये तेव्हा ते तयार करतात पोलरायझेशन आणि आपणास शोधायचे आहे जनरल मेथड इलेक्ट्रिक फील्ड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा या माध्यमाचे इफेक्ट हे पोलरायझेबल मिडीयम किंवा चार्जेसची उपस्थिती आणि पोलरायझेबल मिडीयम एकत्रितपणे कशाप्रकारचे फिल्ड किंवा पोटेन्शियल तयार करतात तर या संबंधात आपण इंट्रोड्यूस करणार आहोत ज्याला म्हणतात इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट जे आपल्याला मदत करते प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये डिस्प्लेसमेंट समजून घेण्यासाठी आपण लिहूयात जर माझ्याकडे असेल इलेक्ट्रिक फील्ड काही चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या उपस्थितीमुळे ज्याला मी म्हणणार आहे ρ r आणि डायइलेक्ट्रिक मिडीयम जे मी दाखवत आहे रेड ने हे आहे डायइलेक्ट्रिक मिडीयम हे चार्ज डिस्ट्रीब्यूशन याच्या आत मध्ये असू शकेल हे बाउंड चार्जेस पेक्शा डिफरंट आहे आता डेल डॉट E डायवरजन्स ऑफ E असणार आहे मायनस हे असेल ρ r भागिले ε0 इथे आहे जास्तीचे फिल्ड बाउंड चार्जेस मुळे जेणेकरून हे दिले जाते मायनस डायव्हरजन्स ऑफ P म्हणजेच बाउंड चार्ज ओवर ε0 हे इक्वेशन अशा पद्धतीने पुन्हा लिहू शकतो डायवरजन्स ऑफ ε0 E प्लस P बरोबर हे प्लस ρ ऑफ r आणि पोलरायझेशन पासून उद्भवणाऱ्या बाउंड चार्जेस पासून याला वेगळे करण्यासाठी मी याला म्हणणार आहे ρ फ्री 0EPfree आणि ही ब्रॅकेट मधील कॉन्टिटी ε0 E प्लस P याला मी म्हणणार आहे D किंवा डिस्प्लेसमेंट आणि हे सॅटिसफाय करते डिफरन्शियल इक्वेशन जे आहे डायव्हरजन्स ऑफ डिस्प्लेसमेंट बरोबर ρ फ्री जर तुम्ही या प्रकारे लिहिले तर हे आहे गॉस लॉ Gauss's law D साठी D0EP Dfree काय आहे फायदा डिस्प्लेसमेंट घेण्याचा तुम्ही पाहू शकता चार्ज फ्री हे मला माहित आहे जे मी सप्लाय केले आहे किंवा ते आपण घेऊन येतो तर हे आपल्या साठी चांगले असेल एखादी कॉन्टिटी असणे जी चार्ज शी रिलेटेड आहे कॉन्टिटी जी इंड्यूस झालेली आहे उदाहरणार्थ समजा मी घेऊन आलो याच्या सारखे एक मिडीयम इथे आणि त्याला ठेवले इलेक्ट्रिक फील्ड च्या समोर तेव्हा इथे याच्यावर असणार आहेत इंड्यूस्ड चार्जेस आणि मला माहित नाही की काय असतील ते इंड्यूस्ड चार्जेस आणि म्हणून मला आवडेल थेअरी डेव्हलप करायला चार्जेस च्या टर्म्स मध्ये जे मला माहित आहेत ते आहेत ρ फ्री तर आपल्याकडे आहे एक कॉन्टिटी डिस्प्लेसमेंट जी रिलेटेड आहे फ्री चार्ज सोबत अशाप्रकारे तर डेल डॉट d बरोबर ρ फ्री आहे दुसरीकडे इलेक्ट्रिक फील्ड हे अजूनही उद्भवत आहे चार्जेस मुळे बाऊंड चार्जेस किंवा फ्री चार्जेस मुळे आणि म्हणून पूर्वी पाहिल्या प्रमाणे आपण लिहू शकतो मायनस V r मी याला एक्सप्लिसिटली असे सुद्धा लिहू शकतो इंटिग्रेशन रो फ्री ऍट r प्राईम r मायनस r प्राईम भागिले r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम प्लस इंटिग्रेशन मायनस डायव्हर्जन्स ऑफ P r प्राईम हे असेल बाउंड चार्ज भागिले r मायनस r प्राईम क्यूब r मायनस r प्राईम d v प्राईम प्लस सरफेस चार्जेस मुळे Er Vr14π0freer rr r3dV14π0 Prr r3r rdV पॉईंट हा आहे की हे काही चार्जेस मधून बाहेर पडत आहे तर आपण पाहत आहोत इलेक्ट्रिक फील्ड ऍट r हे उद्भवत आहे या स्टॅटिक चार्जेस मधून आणि म्हणून कर्ल ऑफ E असेल 0 याचा अर्थ काय तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो E पोटेन्शियल V r पासून जे आपण यापूर्वीच पाहिले आहे तर माझ्याकडे दोन कॉन्टिटी आहेत जेव्हा माझ्याकडे असेल मिडीयम पोलरायझेशन सोबत तर हे आहे पोलरायझेशन आणि काही फ्री चार्जेस ρ r प्राईम माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत एक आहे डिस्प्लेसमेंट सोबत डायव्हरजन्स ऑफ डिस्प्लेसमेंट बरोबर ρ फ्री r आणि कर्ल ऑफ E बरोबर 0 आता आठवा हेल्महोल्ट्झ थेरम जो सांगतो की कोणतीही कॉन्टिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी मला हवा आहे कर्ल तसेच डायव्हरजन्स इथे माझ्याकडे आहेत दोन कॉन्टिटी D आणि E मला माहित आहे डायव्हरजन्स ऑफ D आणि कर्ल ऑफ E आता आपण प्रश्न विचारू की डायव्हरजन्स ऑफ कर्ल ऑफ D शून्य आहे का जर कर्ल ऑफ D शून्य असेल आणि हे आपल्याला माहीत असेल तर हे आपल्याला अडचणीचे ठरेल इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करताना तेव्हा मला माहित आहे डायव्हरजन्स तसेच कर्ल ऑफ D मी लिहू शकतो D ग्रॅडियंट ऑफ पोटेन्शियल अशाप्रकारे आणि कॅलक्युलेशन करतो ज्याप्रकारे या अगोदर आपण केले होते परंतु हे खरे असेलच असे काही नाही कारण कर्ल ऑफ D बरोबर असेल कर्ल ऑफ ε0 E प्लस P जे आहे ε0 कर्ल ऑफ E प्लस कर्ल ऑफ P हे असेल 0 तर माझ्याकडे शिल्लक आहे कर्ल ऑफ P तुमच्या स्क्रीनवर डावीकडे असणाऱ्या पिक्चर कडे पहा समजा माझ्याकडे आहे मटेरियल आणि हि डायरेक्शन आपण घेऊ Y डायरेक्शन ही असेल X डायरेक्शन आणि माझ्याकडे आहे पोलरायझेशन जी असेल Y डायरेक्शन मध्ये आणि चेंज होते X सोबत जेणेकरून P हा दिला जातो जसा मी पोलरायझेशन बनवला आहे Y डायरेक्शन मध्ये आणि हे चेंज होईल समजा माझ्याकडे आहे P ऑफ x जे असेल एखादे P नॉट E रेज टू मायनस x भागिले a y युनिट वेक्टर तुम्ही लगेच पाहू शकता की कर्ल ऑफ P हा 0 नाही मी हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय कि कर्ल ऑफ P हा 0 असण्याची गरज नाही आणि म्हणून साधारणपणे मी लिहू शकतो डायव्हरजन्स ऑफ E ρ फ्री बाउंड चार्जेस डेल डॉट P ओव्हर ε0 परंतु जर इथे पोलरायझेबल मिडीयम असेल जिथे P हा स्वतः अवलंबून आहे E वर तेव्हा मी हे अशाप्रकारे लिहीन आपल्याला हे ठाऊक नाही आणि म्हणून आपण डेव्हलप करणार आहोत टेक्निक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डायलेक्टिक मिडीयम च्या उपस्थिती मध्ये हे करण्या अगोदर मी काही कॅलक्युलेशन्स करेन इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट साठी तर आता तुम्हाला कल्पना आहे की हे कशाप्रकारे असेल आठवा यापूर्वी आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे जिथे मी तुम्हाला दिले होते डायइलेक्ट्रिक सिलेंडर ज्याची उंची होती H आणि रेडियस R R होता खूप खूप ग्रेटर दॅन H आणि P वाढत होता अशाप्रकारे या केस मध्ये आपण दाखवले होते की हे इक्विवलेंट आहे अशा सिलेंडर शी ज्याच्या टॉप वर पॉझिटिव्ह चार्जेस असतील ज्याची सिग्मा बरोबर असेल P ओवर ε0 नेगेटिव्ह चार्जेस असतील बॉटमवर आणि चार्ज असणार आहे मायनस P अपोन 0 आणि इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे या डायरेक्शन मध्ये हे असणार आहे E जर आपण निग्लेक्ट केले साईड वरील फ्रीन्ज इफेक्ट जे मी तुम्हाला इथे दाखवतोय जर आपण हे फ्रीन्ज इफेक्ट निग्लेक्ट केले E आऊटसाईड वर असणार आहे 0 P असेल 0 आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट D हा सुद्धा असणारे 0 डिस्प्लेसमेंट च्या दुसऱ्या उदाहरणासाठी आपण घेऊ पोलोराईझ्ड स्पियर ज्याची आपण यापूर्वी चर्चा केली आहे ज्याच्यावर होते युनिफॉर्म पोलरायझेशन चला म्हणूयात ही आहे Z डायरेक्शन आणि आपण दाखवले होते की हे इक्विवलेंट आहे स्पियर सोबत ज्याच्यावर इथे असेल पॉझिटिव चार्ज आणि खालच्या साईड वर असेल निगेटिव्ह चार्ज आणि हे दिले जाईल P कोसाइन ऑफ थिटा अशाप्रकारे आणि हे आपल्याला देते आतील इलेक्ट्रिकल फिल्ड जे डाउन होत आहे तर जर P असेल P नॉट z सिग्मा थिटा असेल P नॉट कोसाईन थिटा आणि इलेक्ट्रिक फील्ड असेल मायनस P नॉट 3 ε0 z आणि हे सुचवते की आत मधील डिस्प्लेसमेंट असणार आहे ε0 E प्लस P जे असेल 2 3 र्ड P 0 z किंवा 2 3 र्ड P आऊटसाईड E डायपोलच्या इथे p आहे 4 π भागिले 3 R क्यूब R आहे रेडियस P z आणि आऊट साईड वरील पोलरायझेशन आहे 0 आणि म्हणून D असेल 1 ओव्हर 4 π P डॉट r इथे आहे 3 R मायनस P ओव्हर r क्यूब तर या लेक्चर मध्ये आपण इंट्रोड्युस केली नवीन कॉन्टिटी ज्याला म्हणतात इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट जी असेल ε0 E प्लस P हे असते डायव्हरजन्स हे असेल सिस्टीम मधील तीन चार्जेस आणि याचा कर्ल P नसतो हे रिलेटेड असेल जे आपण कॅल्क्युलेट केले होते तसेच आपण कॅल्क्युलेट केले डिस्प्लेसमेंट काही उदाहरणांमध्ये rr pr3